आता या उदाहरण 7 चा विचार करा तर या 2 18 a च्या आकृतीच्या पुढील सर्किटमध्ये v 1 आणि v 2 व्होल्टेजेस शोधावे लागतील तर प्रत्यक्षात हे सर्किट दिले गेले आहे हे 40 व्होल्टचे source 4 resistor आहे आणि हे 6 Ω resistor आहे हे दिले गेले आहे आता हे काय करीत आहे ते फक्त r धरा हे काय करीत आहेत की या सर्किटवरून r म्हणा की ही सर्किट आहे तर प्रश्न असा आहे की एक simple series circuit असावा कारण 4 Ω नंतर 6 नंतर 40 व्होल्ट सर्व series मध्ये आहेत तर समान current सर्किटमधून वाहून जाईल तर असे घड्याळाच्या दिशेने वाहणारे current घेतले आहेत याचा अर्थ असा आहे की हे असेच वाहते किंवा पुन्हा स्त्रोत हे i करू शकते हे i आहे परंतु येथे समजून घेण्यासाठी i येथे ओळीत फिरत आहे आणि येथे परत येत आहे तर प्रश्न असा आहे की प्रतिरोधक येथे हे चिन्ह आहे येथे 4 Ω आहे आणि नंतर Ωs 'कायदा आणि KVL r काय लागू होईल ते येथे दिसेल तर येथे KCL KVL बरोबरच Ωs' law लागू करेल तर आता मी प्रथम हे स्वच्छ करते तर आता जर Ωs' law नुसार येथे या हा एक b 1 4 i r हे 4 आहे 4 4 i आहे परंतु यात current पॉझिटिव्ह टर्मिनल 4 i दाखल होत आहे परंतु येथे wave ने polarity घेतला आहे नंतर current टर्मिनलमध्ये दिल्यास दोन्ही resistors प्रत्यक्षात पाळत असल्याचे दिसेल तो passively म्हणजे नेहमी observer असतो परंतु टर्मिनलमध्ये ध्रुवपणा असल्याने हे आहे आणि हे आहे current हा terminal प्रवेश करत आहे तर v 2 होईल 6 I v 2 असेल 6 i जेव्हा ते टर्मिनलमध्ये प्रवेश करते तेव्हा आधी चर्चा करा v 1 4 i असेल आणि येथे टर्मिनलमध्ये जाईल तर v 2 असेल 6 i लूपच्या आसपास KVL लागू करत आहे या लूपमध्ये यामध्ये KVL लागू करा म्हणून जेव्हा मी हे clockwise हलविते clockwise फिरणे पहा पुन्हा r समजून घेण्यासाठी मी सर्व काही दर्शवित आहे समजा मी घड्याळाच्या दिशेने जात आहे जर टर्मिनल ही गोष्ट r असेल तर clockwise जा तर प्रथम त्याचा सामना terminal 40 व्होल्ट स्त्रोत सोबत होतो याचा अर्थ असा आहे की हे येथे लिहित आहे नंतर त्याकडे येईल ते 40 होईल जेव्हा clockwise फिरते तेव्हा ते टर्मिनल प्रथम येते तर ते v 1 असेल तर जेव्हा हे असे हलवत आहे तेव्हा ते येथे येत आहे तर ते terminal चा सामना करत आहे तर v 2 0 तर 40 v 1 v 2 0 आता v 1 4 I आधी पाहिले आहे तर ते नंतर दाखवेल तर 40 v 1 4 I कारण v 1 आणि हे v 2 कारण टर्मिनलमध्ये प्रवेश केला आहे तर v 2 6 i 0 आहे याचा अर्थ सर्किट प्रत्यक्षात सोडवल्यास 4 i 10 i प्रत्यक्षात 10 i 40 त्याचा अर्थ असा की i 4 ampere तर मला ते स्वच्छ करू द्या हे I नंतर केले आहे पण r समजून घेण्यासाठी I हे एक पाहिजे तर हे प्रत्यक्षात i 4 ampere आहे ते 40 v 1 v 2 आहे तर चर्चेत v 1 4 i ठेवले आणि v 2 6 i ठेवले समीकरण क्रमांक सर्व 1 2 दिले आहेत म्हणून जर आपण ठेवले तर ते 10 i 40 r i 4 ampere होईल याचा अर्थ जर i समीकरण 1 मध्ये ठेवले तर ते v 1 16 व्होल्ट असेल कारण v 1 if r 4 i तर 4 i i 4 ampere आणि v 2 6 i 4 ते आहे v 2 24 volt कारण v 2 6 i v 2 24 volt म्हणजे येथे ध्रुवीयता v 2 आहे ते 24 आहे म्हणजे उलट सह ते प्रत्यक्षात होईल आणि नंतर ते समजण्यायोग्य होईल तर पुढील हळूहळू एक अवलंबून स्रोत घेईल आणि प्रविष्ट होईल थोडीशी आता सुधारित सर्किट समस्या आहे त्याचा अर्थ असा की r ज्याला मऊपणाची डिग्री म्हणतात हळूहळू कमी होईल आणि कडकपणा हळूहळू वाढेल आता हे एक घड्याळाच्या दिशेने दिशा घेणारे सर्किट आहे मी सांगितले की अँटी क्लॉक वाइज देखील पूर्णपणे कोणतीही समस्या घेऊ शकते तर प्रश्न असा आहे की हे एक आर 6 व्होल्ट स्त्रोत आहे येथे 1 2 व्होल्ट देखील ध्रुवीयता आहे आणि हे 2 Ω प्रतिकार आहे आणि हे एक अवलंबून व्होल्टेज 2 v0 आहे आणि हे v0 येथे आहे हे v0 प्रत्यक्षात 3 Ω r रेझिस्टरमध्ये आहे तर आणि current टर्मिनल लूपमध्ये प्रवेश करत आहे आणि I ने घड्याळाच्या दिशेने दिशा घेतली आहे तर करंट टर्मिनलमध्ये प्रवेश करत आहे येथे देखील टर्मिनलमध्ये प्रवेश करत आहे येथे करंट टर्मिनलमध्ये प्रवेश करत आहे तर आपल्याला v0 आणि i शोधावे लागेल याचा अर्थ हे v0 आणि current i तर आता आधी KVL apply करावा लागेल KVL लागू केल्यास देखावा घड्याळाच्या दिशेने फिरत आहे तुमच्यासाठी मी ते बनवत आहे 2 3 समस्येनंतर मी ते पुन्हा पुन्हा करणार नाही आता तोपर्यंत r ही संकल्पना स्पष्ट होईल म्हणून मी ही गोष्ट घड्याळानुसार हलवत आहे म्हणून मी घड्याळानुसार हलवताच 6 जलद येईल कारण त्याला नकारात्मक टर्मिनल येत आहे तर ते असेल 6 मग येथे आहे r काय म्हणा r व्होल्टेज I चिन्हांकित नाही तर हे टर्मिनल आहे जे ते प्रवेश करत आहे तो प्रत्यक्षात व्होल्ट असेल त्याचा ड्रॉप Ωs' law नंतर असेल ते r iR आहे तर ते असेल 2 i तर ते होईल टर्मिनल ते 2 i आहे मग पुन्हा ते टर्मिनल 2 v0 समोर येत आहे तर ते 2 v0 असेल मग इथे ते टर्मिनल भेटत आहे म्हणून 2 आणि इथे ते प्रवेश करत आहे r टर्मिनल तर ते v0 0 आहे तर हे r KVL आहे तर हे 6 2 i आहे कारण v iR R 2 टर्मिनल भेटत आहे तर 2 I येथे देखील टर्मिनल आहे तर येथे 2 v0 टर्मिनल भेटत आहे तर 2 कारण ते येथे व्होल्टेज स्त्रोत आहे या सिद्धांतातील टर्मिनल व्होल्टेज v0 दिले आहे तर ते v0 असेल आणि v0 3 i असेल जे नंतर दिसेल तर हे समीकरण 0 आहे म्हणून मी हे समीकरण लिहिले तर जे काही मी इथे लिहिले आहे 6 2 i 2 v0 2 v0 0 किंव्हा r 6 आणि 2 आहे तर 8 2 i v0 2 v0 v0 0 हे समीकरण 1 आहे तर आता 6 Ω रेझिस्टरवर Ωs कायदा लागू करा कारण मी फक्त सांगितले आहे की ते v0 3 i असेल कारण हा करंट येथे प्रवेश करत आहे तो टर्मिनल आहे म्हणून v0 3 i तर हे v0 3 i आहे तर हे v0 3 i पर्यायी समीकरण 2 असे केल्यास ते 8 2 i 3 i 0 असेल याचा अर्थ 8 i i 8 अँपिअर म्हणून जेव्हा i 8 अँपिअर म्हणजे current ने घड्याळानुसार दिशा घेतली आहे प्रत्यक्षात इतर मार्गाने वाहते म्हणजे याचा अर्थ जेव्हा i 8 अँपिअर येत आहे जर ते 8 असेल म्हणजे याचा अर्थ प्रत्यक्षात प्रवाह याप्रमाणे वाहतो जर हे 8 अँपिअरचे प्रवाह असे वाहते तर इथे i आणि v0 3 i मिळाले कारण असे म्हटले आहे की करंट टर्मिनलला मिळत आहे v0 3 i त्यामुळे v0 3 i 8 तर v0 r 24 volt तर ते जर v0 24 व्होल्ट म्हणजे असेल तर पहा याचा अर्थ जर पुन्हा एकदा ते दिसेल तर तो प्रवाह प्रत्यक्षात या दिशेने वाहतो आहे फक्त याचा अर्थ असा आहे की प्रवाह r घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वाहतो तर v0 r v मिळाले 24 volt म्हणून जर असे दिसते की निष्क्रिय घटकाला माहित आहे की प्रतिरोधक निष्क्रिय घटक आहेत हे देखील प्रतिरोधक निष्क्रिय घटक आहेत म्हणून येणार current निरीक्षक आहे म्हणून current प्रवेश सकारात्मक टर्मिनल किंवा नकारात्मक टर्मिनल सापडतील तर आता जे काही आहे ते जर या सर्किटसाठी असेल तर जाणून घेतल्यास आता तो समतोल समीकरण बनवण्याचा प्रयत्न केला तर कोणता स्त्रोत निरीक्षण करत आहे आणि कोणता स्त्रोत पुरवत आहे हे देखील शिल्लक मिळवू शकते तर तरीही मला ते स्वच्छ करू द्या तर आता हे असे आहे मी काय सुचवतो या समस्येसाठी समतोल समीकरण प्राप्त होईल आणि ते r पहा ज्याला r ने पुरवठा केला पाहिला तर हे r आहे आणि या प्रकरणात असे काय होईल की r आणखी एक गोष्ट मला सांगू द्या या प्रकरणात r v0 आणखी एक गोष्ट मी सांगायला हवी तर ते खूप सोपे होईल तर येथे v हे व्होल्टेज आहे या व्होल्टेज ओलांडून v व्होल्ट म्हणा तर प्रत्यक्षात v 2 i v 2 i याचा अर्थ प्रत्यक्षात i मिळाले 8 म्हणजे 2 8 म्हणजे 16 व्होल्ट आपल्याला v 16 व्होल्ट मिळताच विद्युत प्रवाह या दिशेने वाहतो म्हणून स्वयंचलितपणे जसे गृहीत धरले जाते हे टर्मिनल मी येथे चिन्हांकित करत नाही किंवा या टर्मिनलसाठी चिन्हांकित केले जाईल हे टर्मिनल असेल आणि करंट 8 अँपिअर करंट अशा प्रकारे वाहत आहे म्हणून प्रत्यक्षात मी v r 2 i i 8 घेतले तर 16 व्होल्ट ध्रुवीयता उलट होईल तर वास्तविक ध्रुवीयता हे आहे हे आहे आणि current प्रविष्ट करा पहा हे एक प्रतिरोधक आहे ज्याचे ते निरीक्षण करेल तर पॉझिटिव्ह टर्मिनलमध्ये करंट एंटर करणे आणि इथे देखील याचा अर्थ असा आहे की पॉझिटिव्ह टर्मिनलमध्ये प्रवेश करणारा म्हणून मी सर्व काही सांगितले आहे तर या कोर्सच्या r असाइनमेंटच्या दृष्टिकोनातून शोधा निरीक्षण करा किंवा पुरवठा करा आता दुसरा अभ्यासक्रम या वेळी आणखी एक अभ्यासक्रम घेतला आकृती 2 च्या सर्किटमध्ये i 0 आणि v0 शोधावे लागतील ही मालिका समांतर आहेत या 3 घटक समांतर आहेत सर्व 3 घटक समांतर आहेत तर एक current स्त्रोत एक dependent current स्त्रोत आहे जसे की current i 0 आणि हे r व्होल्टेज v0 आहे आणि हे 3 अँपिअर current स्त्रोताला i 0 आणि v0 शोधणे आवश्यक आहे तर हे काय करावे हा एक नोड या नोडवर KCL लावा तर जर मी KCL लागू केले तर मी ते कसे करू मी त्यासाठी बनवत आहे तर हा 3 अँपिअर प्रवाह आहे म्हणून 3 अँपिअर प्रवाह प्रत्यक्षात या नोडमध्ये प्रवेश करत आहेआणि हे करंट हे आर आहे हे नोड ए आहे आणि हे 0 5 i 0 आहे हे current 0 5 i 0 देखील प्रविष्ट करते आणि i 0 हा प्रवाह नोड सोडत आहे म्हणून r येथे KCL लागू केल्यासनोड a वर काय कॉल कराल मग r i 0 म्हणजे आउटगोइंग करंट आहे i 0 आउटगोइंग करंट आहे 2 currents incoming आहेत तर सर्वसाधारणपणे आउटगोइंग करंट म्हणजे काही इनकमिंग करंट काही आउटगोइंग करंट येथे फक्त एक आउटगोइंग करंट i 0 तर प्रत्यक्षात i 0 3 हे 0 5 i 0 आहे तर तर त्यावरून तुम्ही r शोधू शकता ज्याला मी i 0 म्हणतो याचा अर्थ 0 5 i 0 3 कारण मी 0 point 5 i 0 तर point म्हणजे i 0 r 6 ampere समजले मला वाटते की ते मिळाले आहे तर मला ते स्वच्छ करू द्या म्हणजे मी ते येथे केले आहे जर i 3 तर i 0 6 अँपिअर आता v0 4 i 0 तर हा प्रवाह सकारात्मक टर्मिनलमुळे प्रवेश करत आहे तर Ωs law म्हणेल की v0 4 i 0 तर i 0 ला 6 एम्पीयर मिळाले आहे म्हणून v0 4 6 असेल तर 24 volt असे होते v0 24 volt होते हे केले जात नाही जर मी ते चालवले तर ते प्रत्येक बाबतीत एक exercise आहे निरीक्षणासाठी शोधा किंवा r द्वारे पुरवलेले electric electrical elements आहेत तर आता पुढील मालिका समांतर सर्किट आहे हे एक सर्किट दिले आहे i 1 आणि v0 i 1 हे current शोधणे आवश्यक आहे i 1 हा करंट आहे आणि v0 हा व्होल्टेज आहे सर्व गोष्टी दिल्या आहेत हे 10 अँपिअर करंट स्त्रोत आहे येथे 10 अँपिअरमध्ये 10 व्होल्ट आहे येथे 10 व्होल्ट व्होल्टेज स्त्रोत आहे 10 एम्पीयर करंट सोर्स आहे इथे 5 Ω रेझिस्टर आहे 5 येथे Ω रेझिस्टर आणि हे व्होल्टेज हे 10 Ω रेझिस्टर आहे व्होल्टेज v0 आहे हे लूप वन आहे आता प्रश्न असा आहे की r हा करंट i 1 आहे ही branch current मला त्यासाठी चिन्हांकित करू देते तर शाखेचा प्रवाह हा r i 1 आहे हे येथे चिन्हांकित केले आहे हे i 1 आणि हे 10 अँपिअर current हे करंट स्त्रोत आहे तर हा 10 अँपिअर प्रवाह देखील येथे प्रवेश करतो तर हे 10 अँपिअर हे 10 अँपिअर देखील चिन्हांकित करते आणि आउटगोइंग करंट I इथे घेतला तर मी i 1 10 लिहित आहे समजा जर आउटगोइंग करंट इच्छा असेल तर ती नोड असेल ही नोड आहे समजा जर ते नोड a असेल तर म्हणून जर या current apply केला तर ते i आहे हे current i आहे तर ते current आहे i incoming current म्हणजे r i 1 i 1 r 10 म्हणून i that I लिहिण्याऐवजी थेट या शाखेतून वाहणारे हे करंट i 1 10 लिहित आहे तर मला ते स्वच्छ करू द्या तर आशा आहे की ही गोष्ट समजली असेल तर येथे देखील आता लूप वन मध्ये KVL लावावा लागेल तर हा लूप लागू होईल आणि clockwise हलवेल म्हणून जर घड्याळाच्या दिशेने हलवले तर पुन्हा थोडं थांबा म्हणून जर clockwise हलवले तर याचा अर्थ असा की याप्रमाणे clockwise पुढे जाईल त्यानंतर त्यानुसार पहिला शब्द 10 volt r यामध्ये येत आहे 10 volt तर मी लिहीन 10 मग दुसरी गोष्ट म्हणजे मी येथे चिन्हांकित केलेले नाही म्हणून जर मी हे चिन्हांकित केले तर हे आहे आणि हे माझे आहे हे जरी दिले नाही तरीही ते चिन्हांकित करावे लागेल आणि जर clockwise दिशा घेतली तर समजा या प्रकरणात रेझिस्टर हा एक निष्क्रीय घटक आहे आणि तो असे निरीक्षण करतो करंट एंटर पॉझिटिव्ह टर्मिनल तर येथे पॉझिटिव्ह टर्मिनलमध्ये प्रवेश करणारा प्रवाह आणि या शाखेतून वाहणारा हा प्रवाह i 1आहे याचा अर्थ Ωs law ते 5 i 1 म्हणून 10 5 i 1 आता आपण याकडे जात आहोत तर तो प्रत्यक्षात 10 Ω असेल हा 10 Ω प्रतिकार r i 1 10 किंवा हे समीकरण देखील लिहिले जाऊ शकते माझे म्हणणे आहे की ते r 10 r 5 i 1 v0 आणि v0 प्रत्यक्षात आणि v0 असेल तर ते करंट प्रविष्ट आहे हे i 1 10 सकारात्मक टर्मिनलमध्ये प्रवेश करत आहे तर ते 10 i 1 10 असेल हे r i 1 आहे हे i 1 10 आहे तर थेट मी लिहित आहे आणि हे 0 समान आहे आणि हे 0 म्हणून जेव्हा मी योगायोगाने equation लिहित असतो जर I योगायोगाने 0 असेल तर विसरून जा आशा आहे की मी आतापर्यंत चुकणार नाही काही शक्यता आहेत तर हे a r आहे तर मी असे लिहित आहे 10 5 i 1 10 i 1 10 आता सरलीकृत 0 आता simplify करा दोन्ही बाजू प्रत्यक्षात 5 ने divide केल्या जातात म्हणून i 1 मिळतो 6 अँपिअर जर i 1 6 अँपिअर म्हणजे या शाखेत प्रत्यक्षात current दुसऱ्या दिशेने वाहतो तर जेव्हा मी i 1 6 घेतो म्हणजे प्रत्यक्षात 6 अँपिअर प्रवाह या दिशेने वाहतो हरकत असलेल्या चिंतेला सर्व परिणाम मिळतील म्हणून फरक पडत नाही तर मला ते स्वच्छ करू द्या तर आता v0 फक्त I आधी 10 i 1 10 हलवले तर 10 i 1 म्हणजे 6 तर ते 10 6 म्हणजे r 40 व्होल्ट आहे तर v0 40 volt आता i 1 6 ampere याचा अर्थ 6 अँपिअर करंट वाहतो 10 व्व्होल्ट स्त्रोत मी सांगितले की जसे मी 1 आहे 6 म्हणजे r या दिशेने ते r कडे वाहते आहे त्यात प्रवेश करणे म्हणजे 6 म्हणजे ही दिशा आहे याचा अर्थ ती दिशा आहे प्रवाह या दिशेने वाहतो आणि नंतर प्रवेश करतो व्होल्टेज I mean टर्मिनल याचा अर्थ हे 10 व्होल्टेज स्त्रोत प्रत्यक्षात निरीक्षण करत आहे कारण जेव्हा ते टर्मिनल सोडत असते तेव्हा टर्मिनलमध्ये प्रवेश करताना ते पुरवले जाते तर मला ते स्वच्छ करू द्या तर आता 10 Ω रेझिस्टरद्वारे करंटला 4 अँपिअर देखील दिले जातात तर current 10 Ω रेझिस्टरद्वारे हे देखील सांगितले जाते तर मी व्होल्टेज स्त्रोताचे निरीक्षण करण्यास सांगितले तर येथे प्रत्येक विद्युत घटकाद्वारे निरीक्षक किंवा पुरवठा देखील सापडेल रेझिस्टर निरीक्षक म्हणून हे देखील निरीक्षण करत आहे नंतर जो पुरवठा करत आहे तर त्यानुसार मला फक्त 5 गरजा असणे आवश्यक आहे मी पाहतो की मूल्य क्रम जुळत आहे आता दुसरे म्हणजे येथे आकृती 2 मध्ये दाखवलेल्या सर्किटमध्ये करंट आणि व्होल्टेज शोधणे करंट आणि व्होल्टेज सापडले आहेत तर एक करंट आहे i 1 तेथे आहे हे i2 या शाखेत आहे आणि I i 3 तेथे आहे तर हे व्होल्टेज येथे चिन्हांकित केले आहे सर्व ध्रुवीयता येथे चिन्हांकित केल्या आहेत हे v 1 आहे हे v 2 आहे आणि हे v 3 v 1 आहे 16 Ω प्रतिकारात व्होल्टेज आहे v 2 म्हणजे 6 Ω आहे आणि v 3 12 च्या ओलांडून 12 Ω resister आहे आणि तेथे 2 लूप आहेत ज्या मी घड्याळाच्या दिशेने घेतल्या आहेत घेऊ शकतो 2 लूप आहेत एक लूप इथे आहे एक लूप येथे आहे आणि r व्होल्टेज current आणि व्होल्टेज शोधणे आवश्यक आहे या सर्किटमध्ये ight ला चिन्हांकित केले आहे नंतर शोधावे लागेल i 1 i2 i 3 आणि नंतर v 1 v 2 v 3 फक्त एकच व्होल्टेज स्त्रोत आहे तर आता मला नोड p वर असलेल्या बिंदूवर KCL लावावा लागेल हे r नोड p आहे थोडं थांबा हे r नोड p आहे तर येथे मी जर apply केल की आउटगोइंग i 1 बिंदू p आणि i2 आणि i 3 सोडून बिंदू p वर प्रवेश करत आहे म्हणजे i 1 r i2 i 3 ते KCL आहे म्हणून मला ते साफ करू द्या तर आता ते r i 1 i आहे आता लूप वनवर KVL लागू करत आहे KVL ला लूप वन ला लागू केल्यास अनेक गोष्टी सांगितल्या आहेत म्हणून जर याप्रमाणे हलवले तर ते समोर टर्मिनल येत आहे कारण घड्याळानुसार चालत आहे तर हे आता समजण्यासारखे आहे त्यामुळे ते घड्याळाच्या दिशेने फिरण्यास सक्षम आहे ते आता टर्मिनलचा सामना करत आहे तर म्हणूनच ते v 1 आहे आणि येथे देखील जेव्हा या लूपमध्ये हलवले जाते तेव्हा r ज्याला कॉल टर्मिनल येत आहे तर v 2 0 हे आर लूप 1 आणि आणि जर लूप 2 r मध्ये r KVL लावले तर आर मध्ये फिरत काय घड्याळाच्या दिशेने कॉल करा तर भूतकाळात टर्मिनल भूतकाळाचा सामना करणे हे r v 3 आहे मग r घड्याळाच्या दिशेने फिरत असताना असे होते टर्मिनल प्रथम म्हणून v 2 0 तर v 2 v 3 0 याचा अर्थ जर मी घड्याळाच्या दिशेने फिरलो तर प्रथम मी लिहित आहे ते टर्मिनल समोर येत आहे v 2 आणि नंतर टर्मिनल v 3 चा सामना करत आहे तर v 2 v 3 समान गोष्ट 0 आहे v 3 v 2 Ωs' law च्या नुसार हा प्रवाह एक r घड्याळनिहाय हा current प्रत्यक्ष i 1 घेत आहे तो सकारात्मक टर्मिनलमध्ये प्रवेश करत आहे तर v 1 16 i कारण 1 या शाखेतून प्रवाह वाहतो नंतर एक प्रवेश सकारात्मक टर्मिनल आहे तर v 1 r 16 i i 1असेल त्याचप्रमाणे v 2 घेतल्यास i2 प्रत्यक्षात सकारात्मक टर्मिनलमध्ये प्रवेश करते म्हणून v 2 6 i2 असेल तर r v 2 6 i2 असेल येथे ते v 2 6 i2 आहे आणि इथे i 3 प्रत्यक्षात सकारात्मक टर्मिनलमध्ये प्रवेश करत आहे म्हणून v 3 12 i 3 तर v 3 प्रत्यक्षात 12 i 3 त्यामुळे v 1 v 2 v 3 सर्वांना त्याच्या दृष्टीने मिळाले आहे i 1 हे i2 i 3आहे आता समीकरण 3 वरून याचा अर्थ समीकरण 3 v 3 v 2 पासून याचा अर्थ v 3 12 i 3 आणि v 2 6 i2 याचा अर्थ एक संबंध आला आहे i2 2 i 3 मला असे म्हणायचे आहे की रेषीय समीकरण सोडवण्याचा मार्ग त्यांना बनवावा लागेल तर 1 आणि 4 समीकरणातून 1 आणि 5 समीकरण मिळवा तर समीकरण एक वर हे एक समीकरण आहे एक समीकरण 5 म्हणजे i2 2 i 3 तर येथे ठेवा i2 2 i 3 तर तसे केल्यास i 1 i2 i 3 i2 2 i 3 मिळेल i 1 3 i 3 तर समीकरण 4 पासून या समीकरणातून V 1 16 i 1 आणि v 2 6 i2 समीकरण 2 मध्ये पर्याय मिळेल 60 16 i 1 6 i2 0 मिळतील किंवा दोन्ही बाजूंनी 2 ने भाग तर क्षमस्व 30 8 i 1 3 i2 0 आता i 1 3 i 3 आणिi2 2 i 3 समीकरण 7 ला प्रतिस्थापित करत आहे हे सर्व i 1 3 3 i 3 i2 2 i 3 या सर्वांना फक्त गणिताने हाताळायचे आहे आणि ठेवले तर एकामागून एक ठेवावे लागेल म्हणून ते न दाखवणे हे समजण्यासारखे आहे असे केल्यास ते असेल 30 8 3 i 3 3 2 i 3 0 किंवा 24 i 3 6 i 3 30 किंवा i 3 1 अँपिअर आणि ही दिशा पाहिली आहे i2 2 i 3 म्हणून i2 2 ampere आणि i 1 3 i 3 i 3 1 ampere त्यामुळे i 1 3 ampere आताv 1 16 i 1 so 16 3 तर 48 व्होल्ट v 2 6 i2 म्हणून 6 i2 तर 6 2 कारण i2 2 अँपिअर 12 व्होल्ट आणि v 3 12 i 3 12 1 12 व्होल्ट तर हे ते सहजपणे सोडवू शकतात फक्त आहे की ते किती लवकर सोडवू शकते समीकरण एकमेकांमध्ये ठेवणे आणि इथे आकृती 2 23 मध्ये दाखवलेल्या सर्किटमध्ये व्होल्टेज v0 शोधा v 1 आणि v 2 देखील शोधा तर हे सर्किट आहे हे आर 4 अँपिअर चालू स्त्रोत आहे हे आर एक t Ω रेझिस्टर आहे हे एक व्होल्टेज स्त्रोत आहे क्षमस्व एक रेझिस्टर तो 2 Ω आहे संपूर्ण व्होल्टेज येथे v0 आहे व्होल्टेजमध्ये v 2 आहे आणि नंतर येथे व्होल्टेज r v 1 आहे आणि raise 2 5 हा current source आहे 5 i 1 dependent current source आहे तो 5 i 1 आहे आणि I येथे वाहतो तर हा 4 अँपिअर करंट स्त्रोत आहे या शाखेच्या प्रवाहातून i2 वाहते आहे हे i2आहे i3 मधून वाहते तर आकृतीमध्ये दर्शविलेल्या सर्किटमध्ये व्होल्टेज v0 शोधण्यासाठी या गोष्टीला काय करावे लागेल v 1 आणि v 2 देखील शोधा याचा अर्थ v0 ला ll म्हणून v1 ला ll म्हणून v2 तर नोड एकवर KCLलागू केल्यास हे नोड एक आहे नोड 2 मार्क आहे आकृती नोड वन येथे KCL लागू करू शकतो KCL i 1 i2 4 लागू केल्यास कारण हे 4 अँपिअर आणि करंट स्त्रोत आहे म्हणून हे करंट 4 अँपिअर येथे प्रवेश करत आहे आणि हे i2 सोडत आहे i 1 देखील सोडत आहे तर incoming current i 1 4 i 1 i2 म्हणून i 1 i2 4 तर मला ह माफ करा हे स्वच्छ करा तर हे नोड 2 वर KCL लागू करत आहे KCL येथे देखील लागू करत आहे current i 1प्रविष्ट करत आहे आणि नोड 2 i 3 सोडत आहे आणि 5 i 1 देखील हे अवलंबून असलेले current स्त्रोत आहे ते देखील सोडत आहे तर हे प्रत्यक्षात फक्त हे r गरज आहे हे 5 i 1 आहे तर हे असे i 1 5 i 1 i 3 तर मला आधी ते स्वच्छ करू द्या म्हणून r i 3 5 i 1 r i 1 तर हे i 3 5 i 1 आहे दोन्ही outgoing current आहेतi2 i 1 त्यामुळे i 1 r i 3 5 i 1 किंवा i 3 4 i 1 हे समीकरण आता लूप वनमध्ये KVL लागू करण्यासाठी जर लूप 1 मध्ये KVL लागू केले तर हे लूप तर मी ज्या प्रकारे इथे लिहित आहे त्याला तोंड देत आहे तर मी v0 वरून लिहित आहे म्हणून ter v0 पुन्हा घड्याळानुसार ter v 1 चा सामना करत आहे आणि येथे ते येत आहे हे साइन घड्याळनिहाय r पुढे जात आहेत v 2 0 तर हे v0 v 1 v 2 0 आहे म्हणून v0 2 i 1 लावा कारण हे माझे v0 आहे आणि हे r हे करंट i 1 सकारात्मक टर्मिनलच्या कायद्यामध्ये प्रवेश करत आहे म्हणूनv0 2 i 1 तर येथे ते v0 2 i2 i 1 आहे आता v 1 v 1येथे आहे current r i 3 प्रत्यक्षात सकारात्मक टर्मिनलमध्ये प्रवेश करत आहे तर v 1 हे 2 2 5 i 3 असेल येथे v 1 म्हणजे 2 5 i 3 a v 2 r 10 i2 मध्ये हे r v 2 आहे आणि हे i2 करंट सकारात्मक टर्मिनलचा कायदा प्रविष्ट करत आहे तर v 2 ते 10 i2 असेल म्हणूनच ते 10 i2 आहे तर 10 i2 0 आता समीकरण 3 पासून आणि एखाद्याला फक्त हाताळणी manipulate मिळेल समीकरण एकाला ते समीकरण r 3 दिले आहे तर समीकरण 3 आणि फक्त एक पर्याय एवढेच पर्याय आणि सरलीकृत केल्याने मला 1 20 अँपिअर मिळेल तर हे आता समजण्यासारखे आहे आता तेथे असे काहीही होणार नाही जे आता कोणतीही समस्या नसावीसमीकरण 3 2 आणि 1 मधून फक्त समीकरण r 1 आणि 2 मधून जे काही आहे ते मिळवा 2 या संबंधातून आणि 3 मध्ये पर्यायाने या सर्व गोष्टी येथे ठेवल्या आहेत तर सोडवल्यानंतर मिळेल i 1 20 अँपिअर मिळेल तर v0 2 i 1 कारण हे r v0 2 i 1 2 i 1 आहे तर v0 r 2 20 40 volt आता v 1 2 5 आणि i 3 r काय कॉल 4 ही गोष्ट i 3 4 i 1 आणि i 1 20 तर याचा अर्थ याचा अर्थ r 2 म्हणजे तो 200 व्होल्ट आहे आणि v 2 10 i2 तर 10 r i2 जर बघितले तर यालाच i2 i2 4 i 1 म्हणतात येथे फक्त एक गोष्ट लिहित आहे i2 r 4 i 1 आणि i 1 20 मिळाले म्हणजे KCL 20 16 अँपिअर तर i2 4 1 तर फक्त मला ते स्वच्छ करू द्या तर तर त्यापैकी थोडीशी ही एक सोपी गोष्ट आहे तर येथे जर 10 4 20 दिसेल तर 16 10 160 वॅट सॉरी व्होल्ट सॉरी सॉरी ते व्होल्ट आहे तर v 2 160 व्होल्ट म्हणून मी ज्यांचा थोडा अभ्यास केला आहे त्यासह Kirchhoff's पहिला कायदा आणि दुसरा कायदा आणि हे सर्व r dependent voltage आणि current source विचार न करता संख्यात्मक r करू शकतात आणि सर्व अप आणि आर ध्रुवीयता अधिवेशन आणि KCL आणि KVL कसे लागू करावे आणि व्होल्टेज ड्रॉप किंवा व्होल्टेज वाढ कशी घेईल या सर्व गोष्टी आणि त्या कायद्याच्या आणि R KCL आणि KVL सोबत जाणून घ्या आणि पुन्हा परत येतील